नमस्कार विद्यार्थ्यांनो मी डॉ ए के शर्मा IIT Roorkee च्या व्यवस्थापन शिक्षण विभागातून आहे माझी आवड वित्त आणि लेखा या क्षेत्रात आहे आणि यावेळी मी एक कोर्स मॅनेजमेंट अकाउंटिंग ऑफर करीत आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग या अभ्यासक्रमामध्ये आपण औध्योगिक क्षेत्रांमध्ये व्यवस्थापकीय निर्णय घेताना वापरल्या जाणाऱ्या निरनिराळ्या अकाउंटिंगच्या पद्धतीची सविस्तर चर्चा करणार आहोत आणि मला फायनान्शिअल अकाउंटिंग कॉस्ट अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग या तीन प्रकारच्या अकाउंटिंग मधील शंका व फरक स्पष्ट करायला आवडेल ज्यावेळी आपण अकाउंटिंग बद्दल चर्चा करतो त्यावेळी या तीन अकाउंटिंगमधे म्हणजेच फायनान्शिअल अकाउंटिंग कॉस्ट अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग खुपजण गोंधळतात जर आपल्याकडे फायनान्शिअल अकाउंटिंग आहे तर कॉस्ट अकाउंटिंग ची काय गरज आणि जर कॉस्ट अकाउंटिंग आणि फायनान्शिअल अकाउंटिंग असेल तर मॅनेजमेंट अकाउंटिंगची काय गरज अश्या तीन वेगवेगळ्या अकाउंटिंग मधील क्षेत्रांचा कालानुरूप उगम का झाला व त्याचा काय उपयोग त्याची गरज का पडली इथे आपण या तीन अकाउंटिंगची क्षेत्र विकसित होण्या मागचा समज यावर चर्चा करणार आहोत तसेच स्पष्टीकरण पाहणार आहोत यापूर्वी मी फायनान्शियल एनालिसिस अँड रिपोर्टींग हा अभ्यासक्रम शिकवला आहे हा अभ्यासक्रम फायनान्शिअल अकाउंटिंग या अभ्यासक्रमावर आधारित आहे म्हणजेच जर तुम्हाला फायनान्शिअल अकाउंटिंग बद्दल थोडीफार पूर्व कल्पना असेल किंवा कॉस्ट अकाउंटिंग बद्दल थोडीफार माहिती असो वा नसो पण तुम्ही काही काळापूर्वी फायनान्शिअल अकाउंटिंग चा अभ्यास केला असेल तर मला वाटतं मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग समजायला खूप सोपं जाईल आणि तुम्ही फायनान्शिअल अकाउंटिंग म्हणजे काय मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग म्हणजे काय आणि मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग ची काय गरज आहे मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग मध्ये कोणकोणत्या प्रश्नांचा समावेश होतो मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग च्या सहाय्याने कोणकोणत्या व्यवस्थापकीय समस्यांचे निराकरण करता येते मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग मध्ये कालानुरूप कसा बदल होत गेला अश्या प्रश्नांचे स्पष्टीकरण व फरक सांगू शकाल मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग या विषयाचा अभ्यास करताना कोणत्या तंत्रांचा समावेश होतो हे स्पष्ट करू शकाल म्हणून इथे आपण या विषयावर ३० तासांचा अभ्यासक्रम ज्यामध्ये अर्ध्या तासाचे 60 व्याख्यान आपण पाहणार आहोत म्हणून मला इथे मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग च्या सर्व पैलूंचा अभ्यास घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यात वेगवेगळ्या समस्यांचा व केस स्टडी चा समावेश करून जास्तीतजास्त मनोरंजक करायला आवडेल व आपण त्या इथे सोडवून चर्चा करणार आहोत आपण मॅनेजमेंट अकाउंटिंग मधील धड्यांमध्ये संकल्पनांची तसेच वेगवेगळ्या तंत्रांचा व संकल्पनांचा परीमाणात्मकदृष्ट्या व गुणात्मकदृष्ट्या व्यवस्थापकीय निर्णय घेताना कसा उपयोग करावा आणि शेवटी आपल्या संस्थाना व कंपन्यांना या विषयाच्या अभ्यासाचा काय उपयोग होईल व त्यांच्यावर काय परिणाम होईल यावर चर्चा करू म्हणून जेंव्हा तुम्ही अकाउंटिंग च्या विविध शाखांचा अभ्यास करता तेंव्हा तुम्ही त्याच्या तीन शाखा फाईनान्शियल अकाउंटिंग कॉस्ट अकाउंटिंग व मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग असतात हे ऐकले असेल आणि याबद्दलचे आपणास पूर्व ज्ञान असेलच तर या तीन वेगवेगळ्या शाखांची काय गरज आहे आणि या तीन शाखांमुळे कोणत्या प्रकारचे हेतू साध्य होतात पहिल्यांदा आपल्याकडे फायनान्शिअल अकाउंटिंग होते त्यानंतर कॉस्ट अकाउंटिंग विकसित झाले आणि त्यानंतर मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग चा विकास झाला हे सर्व कालांतराने व टप्प्याटप्प्याने झाले उध्योगजगताच्या गरजा उद्योगांच्या गरजा आणि उद्योगांचे स्वरूप जसे जसे जटील किंवा अनिश्चित होत गेले तस तसे हे सर्व टप्प्याटप्प्याने घडले उद्योगांमध्ये वाढत्या स्पर्धा जागतिकीकरण अर्थव्यवस्थांचे उदारीकरण यामुळे कंपन्यांनी एका अर्थव्यवस्थेतून दुसऱ्या अर्थव्यवस्थेत तसेच गृह अर्थव्यवस्थेकडून यजमान अर्थव्यवस्थेकडे विस्तार करायला सुरु केलं त्यामुळे उद्योगांमध्ये जटिलता वाढत गेली त्यामुळे त्यांच्यासमोर विविध अर्थव्यवस्थेतील विविध बाजारांमधील विविध व्यक्तींच्या समस्या अशी आव्हाने उभी राहिली या समस्या कश्या सोडवायच्या त्यांच्या गरजा कश्या पूर्ण करायच्या आणि येणाऱ्या वेळेत बाजारांच्या काय अपेक्षा असणार कंपन्या कार्यरत असलेले बाजार कश्या प्रकारे व्यवहार करतील ग्राहक कसे व्यवहार करतील एखाद्या उत्पादनाची मागणी कशी राहील यांची माहिती आपणास शोधून काढावे लागेल स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत किमतीचे निर्धारण कसे करावे तसेच इन्व्हेंटरी विविधता पूर्ण जागतिक बाजारांमध्ये ग्राहकांच्या विविध प्रकारच्या गरजा यांसारख्या पैलूंबाबत निर्णय कसे घ्यावेत कोणत्याही परिणामकारक औद्योगिक संस्थेला एखाद्या अर्थव्यवस्थेत किंवा बाजारात व्यवसाय करणे किंवा इतर अर्थव्यवस्थांमध्ये विस्तार न करणे पुरेसं नाही याबाबत तुम्ही माझ्याशी नक्की सहमत असणार म्हणजे ते एका बाजारात व्यवसाय करण्यावर समाधानी नाहीत ते नाहीत कारण एका बाजारामध्ये अनेक कंपन्या असणे सुरक्षित नाही जर ते एकाच बाजारात सुरक्षित वाटून उद्योग करत राहिले तर देवालाच माहित कि एखादी बहुराष्ट्रीय कंपनी त्या बाजारात आल्यामुळे त्यांना तो बाजार गमवावा लागेल त्यामुळे त्यांनी पुढचा विचार करून त्याच देशात नव्हे तर इतर देशातही पर्यायी बाजारांमध्ये व्यवसाय करावे म्हणून त्यांना कालांतराने वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात आणि अकाउंटिंग हे क्षेत्र व्यवस्थापकांना व इतर अवलंबून असलेल्या घटकांना उपयुक्त निर्णय घेण्यास मदत करते भारतातील एक उदाहरण सांगायचे तर इलेक्ट्रिक क्षेत्राशी संबंधित अँकर ही एक मोठी नावाजलेली कंपनी आहे कधीकाळी ही कंपनी खूप मोठी व खूप परिणामकारक होती पण त्यानंतर बाजाराने उदारीकरण स्वीकारले आणि आपण जागतिकीकरण स्वीकारले ह्या बाजारात बऱ्याच अमेरिकी व जपानी कंपन्यांचा शिरकाव झाला त्यामुळे शेवटी अँकर कंपनीला व्यवसायात जिवंत रहाणे अवघड झाले आणि शेवटी पॅनासोनीक ने या कंपनीवर नियंत्रण मिळवलं म्हणजे एकेकाळी भारतीय बाजारातील मोठी आघाडीची कंपनी आता दुसऱ्यांना विकली गेली म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांनी निर्माण केलेल्या स्पर्धेमध्ये ते तग धरू शकले नाहीत म्हणून आपल्याला वेळोवेळी बरेच निर्णय घ्यावे लागतील आणि त्यासाठी फायनान्शियल आणि अकाउंटिंग स्वरूपाची माहिती आपल्याला उपयुक्त ठरते म्हणून तुम्ही अकाउंटिंग शिवाय व्यवसाय करण्याचा विचारदेखील करू शकत नाही अकाउंटिंग मधील फायनान्शिअल अकाउंटिंग म्हणाल तर आपल्याला उद्योगाचे अहवाल देण्यासाठी किंवा उद्योगाचा निकाल समजण्यास मदत करते फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये आंपण तुम्हाला माहिती असल्याप्रमाणे विविध निवेदने तयार करतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो आपण बॅलन्स शीट तयार करतो आपण कॅश फ्लो स्टेटमेंट तयार करतो आपण फंड फ्लो स्टेटमेंट तयार करतो ही सर्व निवेदने काय आहेत त्यामध्ये फक्त माहिती असते आणि ही माहिती आपणास विविध व्यवस्थापकीय निर्णय घ्यायला मदत करते आता आपण नफा कामावण्याबद्दल झालेला नफा पुरेसा आहे कि नाही किंवा आपण तोट्यात आहोत या बद्दल बोलू शकतो तर या तोट्याचे दुष्परिणाम काय ह्या तोट्याला नफ्यात कसे आणता येयील संपत्ती जास्तीत जास्त वाढवणे हे कोणत्याही उद्योगाचे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट असते आणि हे आपण कालांतराने म्हणजे एका वर्षाच्या किंवा १२ महिन्याच्या कालावधी नंतर पडताळणी करत असतो कि आपला उद्योग गेल्या 12 महिन्यात कसा चालू आहे म्हणून फायनान्शिअल अकाउंटिंग आपल्याला आर्थिक निवेदने तयार करायला मदत करतात म्हणजे उधोगातील व्यवहरांना आर्थिक व्यवहारांमध्ये रुपांतरीत केले जाते ते सर्व व्यवहार आर्थिक स्वरूपाचे असू शकतात हे आर्थिक व्यवहार खात्यांच्या पुस्तकात नोंदवले जातात त्यानंतर ते व्यवहार फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये रुपांतरीत केले जातात जसे कि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीट व कॅश फ्लो स्टेटमेंट आणि त्यांच्या सहाय्याने उद्योग त्या काळामध्ये किती वाढला उद्योग कसा राहिला उध्योगाने कसे प्रदर्शन केले हे प्रदर्शन अपेक्षेप्रमाणे होते कि नव्हते जर नसेल तर यावर काही करायची गरज आहे का या बाबत ची माहिती आपणास मिळते म्हणून आपण फायनान्शियल अकाउंटिंग शिवाय उद्योग करायचा विचार करु शकत नाही बरोबर ना त्यानंतर येते कॉस्ट अकाउंटिंग कॉस्ट अकाउंटिंग ही अभ्यासाची एक शाखा आहे ज्यामध्ये आपण विविध उत्पादनांची व सेवांची किमत कशी ठरवावी याचा अभ्यास करतो जेंव्हा आपण ग्राहकांसाठी एखादं उत्पादन तयार करतो किंवा सेवा निर्माण करतो तेंव्हा ते उत्पादन किंवा सेवा बाजारात न्यावी लागते आता बाजारामध्ये नेल्यावर ते आपल्याला विकावं लागते आणि कोणतेही उत्पादन किंवा सेवा विकण्यासाठी त्याची किंमत निर्धारित करावी लागते तुम्ही जर एखादे उत्पादन किंवा सेवा निर्माण करत असाल जर एखादी कंपनी त्या उत्पादनाची उत्पादक किंवा एखाद्या सेवेची निर्माती असेल त्या कंपनीला किंवा तुम्हाला ती सेवा निर्माण करण्यासाठी आलेला खर्च किंवा उत्पादन तयार करण्यासाठी आलेला खर्च काय आहे हे नक्कीच ठाऊक असणार जोपर्यंत तुम्हाला ते उत्पादन तयार करायला किंवा सेवा निर्माण करायला आलेला खर्च माहित नाही तोपर्यंत तुम्ही त्या उत्पादनाची किंमत निर्धारित करू शकत नाही म्हणजे किंमत निर्धारित करण्यासाठी मूल्य आवश्यक आहे कॉस्टिंग शिवाय किंमत निर्धारित करणे अशक्य आहे म्हणजे विविध खर्च उत्पादनांचे खर्च सेवा निर्माण करण्याचे खर्च यांच्या बाबीतील विविध प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी एक परिपूर्ण अशा कॉस्ट अकाउंटिंग या विद्याशाखेची आपल्याला गरज आहे जोपर्यंत तुमच्याकडे खर्चाचा तपशील नाही तोपर्यंत तुम्ही उत्पादनाची किंमत निर्धारित करू शकत नाही कारण खर्च हे किंमत निर्धारित करण्यासाठी पायाभूत आहे आपण स्पर्धात्मक जगामध्ये असल्याने आपल्या उत्पादनाची काहीही किंमत आकारू शकत नाही त्यामुळे आपल्याला कॉस्ट अकाऊंटिंग ची गरज भासते आपण स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेमध्ये आहोत जिच्यामध्ये अर्थव्यवस्था ही ग्राहकांनी नियंत्रित केलेली असते विक्रेत्यांनी नाही आज बाजार हे खरेदी करणाऱ्यांनी नियंत्रित केलेले आहेत पूर्ण जगातील बाजार हे खरेदीदारांचे बाजार आहेत हा विक्रेत्यांचा बाजार नाही हा खरेदीदारांचा बाजार आहे खरेदीदारांना वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत खरेदीदारांना बरेच पर्यायी उत्पादनं उपलब्ध आहेत पुरवठ्यामध्ये खूप चांगली सुधारणा झाली आहे जर एखादी कंपनी ग्राहकांना त्यांच्या गरजा आवश्यक ठिकाणी आवश्यक किमतीत आणि आवश्यक त्या दर्जाचे उत्पादन पुरवू शकली नाही तर ते इतर ठिकाणी जातील उदाहरण द्यायचे झाले तर टेलिकॉम क्षेत्रात हे घडत आहे कधीकाळी म्हणजे दहा ते पंधरा वर्षांपूर्वी टेलिकॉम विभागाचे रूपांतर बीएसएनएल या एकमेव कंपनीमध्ये झाले पण आता बाजारामध्ये टेलिकॉम क्षेत्रातील बऱ्याच कंपन्या आपल्याला सेवा देतात हे आपण पाहू शकतो आणि जर तुम्ही एखाद्या कंपनीच्या समजा एअरटेलच्या सेवांबाबत समाधानी नसाल तर वोडाफोन मध्ये सेवा घेऊ शकता जर तुम्ही वोडाफोन मध्येही समाधानी नसाल तर जिओ मध्ये सुद्धा घेऊ शकता कधीकधी जिओ मध्ये सुद्धा समाधान न झाल्याने लोक बीएसएनएलच्या सेवा घेतात म्हणून एखादी कंपनी सेवा कशी देते आणि महत्त्वाचं म्हणजे ती सेवा किंवा उत्पादन किती किंमतीला उपलब्ध आहे यावर ही सेवा अवलंबून आहे सेवेच्या किंवा उत्पादनाच्या यशात किंवा अपयशात याचा महत्त्वाचा वाटा आहे अत्यंत कमी कालावधीमध्ये जिओ च्या यशामागे तुम्ही काय कारण सांगू शकता काय कारण आहे जिओने उभ्या ठाकलेल्या स्पर्धेमुळे बाजारामध्ये निभाव लागणं कठीण झाल्याने वोडाफोन आणि आयडिया यांना एकत्र येण्यास जिओ ने भाग पाडले युके मध्ये स्थित असलेल्या व जगामध्ये करोडो ग्राहक असलेल्या वोडाफोन सारख्या मोठ्या बहुउद्देशीय कंपनीला एका भारतीय कंपनीच्या स्पर्धेला तोंड देता आले नाही एका नवीन भारतीय कंपनीने टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केला कारण त्यांच्या सेवा आणि त्यांनी दिलेल्या दर्जाच्या सेवा या दुसऱ्या कंपनीच्या तुलनेमध्ये खूप स्वस्त आहेत तुम्ही बीएसएनएल घ्या एअरटेल घ्या वोडाफोन घ्या किंवा आयडिया घ्या जिओ ज्या दराने व वेगवान सेवा देत आहे तशी सेवा सध्या कार्यरत असलेल्या कंपन्यांपैकी कोणीही देऊ शकले नाही जिओ अत्यंत कमी दरात सेवा देऊ शकली जे की इतर कंपन्या स्पर्धा करू शकल्या नाहीत कारण त्यांना सेवा निर्माण करण्यासाठी लागणारा खर्च कसा मोजायचा ते ठाऊक होतं म्हणजे तुम्हाला जर अशाप्रकारच्या स्पर्धात्मक बाजारामध्ये आपले उत्पादन विकायचे असेल तर त्या उत्पादनाची किंमत सुद्धा स्पर्धात्मक असली पाहिजे आणि उत्पादनाचे विविध गुणधर्म व पैलू परिपूर्ण असावेत तरीही खूप स्पर्धात्मक असले तरी लोकांच्या स्वीकारण्यासाठी बरीच कारणे आहेत आणि हे फक्त एकाच क्षेत्रात होत असून होत नसून प्रत्येक क्षेत्रात खुप स्पर्धा आहे मनुफॅक्चरिंग सेक्टर घ्या इलेक्ट्रॉनिक्स घ्या ऑटोमोबाईल ह्या किंवा घरगुती किंवा उपभोक्ता उत्पादन घ्या म्हणजे कंज्यूमर प्रोडक्स कंज्यूमर ड्युरेबल्स ऑटोमोबाईल्स म्हणजे औद्योगिक उत्पादनं सगळीकडे स्पर्धा आहे या स्पर्धेत लढण्यासाठी आणि टिकाव धरण्यासाठी आपल्याला आपल्या उत्पादनांच्या खर्चाचा हिशोब करणे तसेच उत्पादनाच्या दर्जाशी तडजोड न करता खर्च कमी करणे शिकावे लागेल आणि जर तुमच्याकडे तुमच्या उत्पादनाच्या खर्चाच्या हिशोबाचा पाया असेल तर तो उत्पादनाची किंमत किती असावी याचा पाया बनेल म्हणून कॉस्ट अकाउंटिंग या परिपूर्ण शाखेची माहिती असणे खरंच गरजेचे आहे आणि त्यानंतर आपण मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग बद्दल बोलू मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग ही एक स्वतंत्र शाखा नाही यामध्ये फायनान्शिअल अकाउंटिंग प्रमाणे वेगवेगळी तंत्रे नाहीत यामध्ये अग्रीड अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आहेत तसेच त्यांचे स्वतःचे साधन वापरून परिपूर्ण विषय निर्माण करण्याची क्षमता आहे आणि फायनान्शिअल अकाउंटिंग ची वेगवेगळी तंत्रे आहेत फायनान्शिअल अकाउंटिंग मध्ये आपण उद्योगाशी संबंधित व्यवहार प्रथम जर्नल मध्ये नंतर लेजर मध्ये नंतर ट्रायल बॅलन्स मध्ये वापरून त्यानंतर फायनान्शिअल स्टेटमेंट तयार करतो आपण त्यानंतर कॅश फ्लो स्टेटमेंट आणि फंड फ्लो स्टेटमेंट तयार करतो ही सर्व माहिती आपण फायनान्शिअल अकाउंटिंग मधील विविध तंत्र वापरून तयार करतो हे स्वतःमध्येच एक परिपूर्ण असे क्षेत्र आहे ज्यामध्ये स्वतःचा पाया तंत्र व पद्धती आहेत त्याचप्रमाणे कॉस्ट अकाउंटिंग हेसुद्धा एक परिपूर्ण क्षेत्र आहे त्याला तुम्ही एक स्वतंत्रपणे पूर्ण विकसित विषय म्हणू शकता यामध्ये स्वतंत्र तंत्रे आहेत यामध्ये विविध क्षेत्रानुसार खर्च मोजण्याची वेगवेगळी तंत्रे आहेत यामध्ये मॅन्युफॅक्चर क्षेत्रातील उत्पादनांचे खर्च मोजण्याची तंत्रे आहेत यामध्ये कंझ्युमर क्षेत्र कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्र ऑटोमोबाइल क्षेत्र आणि बांधकाम या क्षेत्रांमधील उत्पादनांचे खर्च मोजण्याच्या पद्धती व तंत्र आहेत आपल्याकडे खर्च मोजण्याची वेगवेगळी तंत्रे आहेत यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आणि कार्यपद्धती आहेत म्हणून हे पूर्णपणे अभ्यासाचे एक परिपूर्ण क्षेत्र आहे पण मॅनेजमेंट अकाउंटिंग काय आहे कॉस्ट अकाउंटिंग फायनान्शिअल अकाउंटिंग प्रमाणे मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये स्वतःची तंत्र पद्धती आणि स्वतःची प्रणाली नाही यामध्ये फायनान्शिअल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग मधील तंत्रे घेतली आहेत यामध्ये फायनान्शिअल अकाउंटिंग व कॉस्ट अकाउंटिंग कोणती मधील काही प्रमाणात तंत्रे घेतली आहेत आणि काही प्रमाणात डाटा घेतला जातो मॅनेजमेंट अकाउंटिंग हे पूर्णपणे पहिल्या दोन अकाउंटिंग शाखांवर अवलंबून आहे जर फायनान्शिअल अकाउंटिंग चा डेटा आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग चा डेटा उपलब्ध नसेल तर मॅनेजमेंट अकाउंटिंग या क्षेत्राचा निर्णय घेण्यासाठी उपयोग करता येत नाही म्हणजे मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग अंतर्गत येणारे निर्णय प्रक्रिया ही पूर्णपणे फायनान्शिअल अकाउंटिंग अधिक कॉस्ट अकाउंटिंग वर अवलंबून आहे मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंगमध्ये डेटा किंवा माहिती निर्माण करण्याची वेगळी तंत्रे नाहीत डाटा किंवा माहिती फायनान्शिअल अकाउंटिंग व कॉस्ट अकाउंटिंग मध्ये निर्माण होते पण या डेटाचा निर्णय प्रक्रियेत उपयोग कसा करावा हे मॅनेजमेंट अकाउंटिंग च्या तंत्रामधून शिकता येईल हे क्षेत्र आपल्याला निर्णय प्रक्रियेत मदत करते पण कोणत्याही प्रकारची माहिती डेटा किंवा परिमाणात्मक माहिती निर्माण करण्यात मदत करत नाही फायनान्शिअल अकाउंटिंग व कॉस्टअकाउंटिंग यामधील वेगवेगळ्या पद्धती वापरून निर्माण केलेली माहिती प्रभावीपणे मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये वापरली जाते जसे की बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस आणि कॉस्ट स्टेटमेंट यामधील फक्त माहिती वापरली जाते म्हणून इथे आपण फायनान्शिअल अकाउंटिंग मधील माहिती प्रभावीपणे वापरावी कशी कॉस्ट अकाउंटिंग मधील माहिती प्रभावीपणे कशी वापरावी आणि दैनंदिन व्यवस्थापकीय निर्णय प्रक्रियेत या माहितीचा उपयोग कसा करावा हे शिकणार आहोत उद्योग जटील असल्यामुळे फक्त उत्पादनाचा खर्चाचा हिशोब इतकच न शिकता खर्च कमीत कमी कसा करावा हे आपण शिकणार आहोत मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये पुढे आपण उत्पादनाचा खर्च कमी करणे उत्पादनांची किंमत ठरवणे आणि वेगवेगळ्या उत्पादन व सेवांची खर्चाची माहिती वापरायला शिकणार आहोत पण ज्याप्रमाणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीट आणि आणि इतर स्टेटमेंट मधील माहिती त्याप्रमाणे कॉस्ट अकाऊंटिंग शिवाय मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग शक्य नाही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीट याद्वारे फायनान्शिअल अकाउंटिंग फक्त ऐतिहासिक माहिती पुरविते ह्याव्यतिरिक्त काही नाही जिथे फायनान्शिअल अकाउंटिंग संपते तिथे मॅनेजमेंट अकाउंटिंग सुरू होते जिथे कॉस्ट अकाउंटिंग संपते तिथे मॅनेजमेंट अकाऊंट सुरू होते म्हणून आपल्याला आजच्या उद्योग जगतात पुरेशी नसलेली माहिती निर्माण करायला शिकायचे आहे हे पूर्वी शक्य होते पण आजच्या जगात शक्य नाही फायनान्शिअल अकाउंटिंग व कॉस्ट अकाउंटिंग प्रमुख शाखांमधून जी काही माहिती मिळते अत्यंत प्रभावी तर्कसंगत पद्धतीने वापरून प्रभावी व्यवस्थापन करणे शक्य आहे हे आपण मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये शिकू आता दोन मिनिटात मी ह्या क्षेत्राची गरज काय आहे आणि त्याचा विकास कसा झाला यावर आपल्याशी चर्चा करतो काही शतकांपूर्वी जेव्हा आपण उद्योग सुरू केला त्यावेळी आपण दोन प्रकारच्या अकाउंटिंग प्रणाली जसे की सिंगल एंट्री अकाउंटिंग प्रणाली आणि डबल एन्ट्री अकाउंटिंग प्रणाली वापरत होतो असे आपण ऐकले असेल सिंगल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम एक सोपी प्रणाली आहे त्याच्यामध्ये आपण एका बाजूला पैसे येण्याचे मार्ग नोंदवत होतो आणि त्यातून पैशाच्या खर्चाचे मार्ग यांचा फरक काढत होतो जे काही उद्योगांमध्ये येत आहे त्यांच्याबद्दल फक्त एकच एन्ट्री जे उद्योगातून जात आहे त्याबद्दल एक एन्ट्री आणि खात्यांच्या पुस्तकामध्ये एक एन्ट्री आपण करत असतो पण जेव्हा एखादा व्यवहार उद्योगामध्ये होतो तेव्हा त्याचा परिणाम दोन ठिकाणांवर होतो हा या प्रणाली मधला एक दोष आहे उदाहरणार्थ जेव्हा कच्चामाल आत येतो तेव्हा उधोगा मधील रोकड बाहेर जाते कारण तो माल मोफत नसतो जर आपण खरेदी केली असेल तर त्या व्यवहाराचा दोन ठिकाणांवर परिणाम का नको म्हणून त्यानंतर आपण सिंगल एंट्री अकाउंटिंग प्रणाली ऐवजी डबल एन्ट्री अकाउंटिंग प्रणालीचा उपयोग सुरू केला आणि आजची फायनान्शिअल अकाउंटिंग ही डबल एन्ट्री अकाउंटिंग सिस्टीम वर आधारित आहे जी फ्रा लुका पीसीओली ने विकसित केलेली आहे तो एक इटलीमधील व्यापारी होता आणि त्याने हे सतराव्या शतकात विकसित केले त्याने डबल एन्ट्री अकाउंटिंग सिस्टीम या नावाचे पुस्तक लिहिले आणि त्यानंतर ह्या प्रणालीची माहिती जगातील प्रत्येकाला समजली आणि त्यानंतर ही प्रणाली एक स्वयंपूर्ण अकाउंटिंगचे क्षेत्र म्हणून सर्वमान्य झाले फायनान्शिअल अकाउंटिंग बाबत तुम्हाला माहिती असल्या कारणाने मला यात जास्त खोलात जायचे नाही फायनान्शिअल अकाउंटिंग मधील बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधील माहिती जी की डबल एन्ट्री अकाउंटिंग सिस्टीम वर आधारित आहे याची उजळणी व्हावी हा याचा हेतू आहे आणि जेव्हा तुम्ही एखादा व्यवहार जर्नल मध्ये लेजर मध्ये ट्रायल बॅलन्स मध्ये नोंदवता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीट कॅश फ्लो स्टेटमेंट फंड फ्लो स्टेटमेंट बनवता तेव्हा फायनान्शिअल अकाउंटिंग संपते फायनान्शिअल अकाउंटिंग मध्ये तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे गुणोत्तरे काढून किंवा कॅश फ्लो स्टेटमेंट आणि फंड फ्लो स्टेटमेंट तयार करू शकता आणि त्याचे विश्लेषण करू शकता त्यापेक्षा अधिक काही नाही फायनान्शिअल अकाउंटिंग ची आणखी एक मर्यादा म्हणजे यातील माहिती ही ऐतिहासिक स्वरूपाची असते जेव्हा तुम्ही वर्षा अखेरीस तीन महिन्या अखेरीस सहा महिन्या अखेरीस प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट तयार करता तेव्हा पूर्वी घडून गेलेल्या कृतींचा उद्योगांवर निकाल आपणास माहिती पडतो तुम्ही तो निकाल बदलू शकत नाहीत जर उद्योगांमध्ये मिळवलेला नफा अपेक्षेप्रमाणे नसेल तर पूर्वीच्या काळातला नफा तुम्ही वाढूवू शकत नाही तुम्ही पुढील काळातील नफा वाढवण्यासाठी कृती करू शकता जर तुम्हाला उद्योगामध्ये तोटा झाला असेल ते तुम्हाला बारा महिने तीन महिने किंवा सहा महिन्यानंतर कळते त्यावेळी तुम्ही तो तोटा नफ्यात रूपांतरित करू शकत नाही तुम्ही अवश्य उरलेल्या वर्षाच्या वेळे मध्ये नफा मिळवण्यासाठी प्रतिबंध आणि योग्य कृती करू शकता म्हणून फायनान्शिअल अकाउंटिंग जरी महत्त्वाची माहिती तयार करत असले तरी ती ऐतिहासिक स्वरूपाची असते ही याची एक मर्यादा आहे सुरुवातीच्या कालखंडामध्ये म्हणजेच सतरावे शतक अठरावे शतक आणि एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला किंवा एकोणिसाव्या शतकामधे फायनान्शिअल अकाउंटिंग उपयुक्त होती कारण त्यावेळेला उद्योगांमध्ये खूप स्पर्धा नव्हती आपण त्यावेळी एखाद्या नवीन अकाउंटिंग शाखेचा विचारसुध्दा केला नसेल पण कालांतराने आपल्याला उद्योगातील जटिलता जाणवू लागली कारण उद्योगांनी जागतिकीकरणाचे धोरण अवलंबले कंपन्या या एका बाजारातून दुसऱ्या बाजाराकडे आणि एका अर्थव्यवस्थेतून दुसऱ्या अर्थव्यवस्थेकडे हालचाल करू लागल्या आपल्याला बहुराष्ट्रीय कंपन्या आंतरराष्ट्रीय कंपन्या जागतिक कंपन्या अशा प्रकारच्या संकल्पना समजू लागल्या म्हणून जगातील स्पर्धा वाढली 1991 पर्यंत भारतातील कंपन्या मग त्या शासकीय असो सार्वजनिक असो किंवा खाजगी क्षेत्रातील असो फक्त भारतातील बाजारामध्ये उद्योग करत होत्या कारण आपण पण यापूर्वी जागतिक अर्थव्यवस्था नव्हतो हा बाजार फक्त भारतातील कंपन्यांसाठी खुला होता खूप कमी विदेशी कंपन्या भारतामध्ये मर्यादित स्वरूपात उद्योग करत होत्या पण जेव्हा आपण जागतिकीकरणाचा स्वीकार करून जागतिक कंपन्यांसाठी अर्थव्यवस्था खुली केली उदारीकरणाचे धोरण स्वीकारले तेव्हा या अर्थव्यवस्थेत बहुराष्ट्रीय कंपन्यांना प्रवेश मिळणे खुले झाले त्यामुळे स्पर्धा वाढली स्पर्धा वाढल्यामुळे भारतीय कंपन्या 1991 पूर्वी आपल्या उत्पादनांना ज्या किंमती आकारत होते त्या उत्पादनांना किंवा सेवांना अर्थव्यवस्था खुली झाल्याने त्या किमती आकारणे शक्य झाले नाही कारण एखादा स्पर्धक बाजारात येऊन त्याने उपयुक्त उत्पादने कार्यक्षम अत्यंत कमी आणि योग्य दरात द्यायला सुरुवात केली म्हणून घरगुती किंवा भारतीय कंपन्या त्यांचे उत्पादने किंवा सेवा कार्यक्षम पणे देऊ शकत नसतील आणि लोकांच्या गरजा पूर्ण करू शकत नसतील त्याच वेळी या बहुराष्ट्रीय कंपन्या जास्त कार्यक्षम उत्पादने व सेवा निम्म्या किमतीत देत असतील असा विचार करून लोक सध्याच्या कंपनीपासून कडून उत्पादने घेण्यापेक्षा या बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून उत्पादने व सेवा विकत घेऊ लागले तुम्ही आज पाहाल तर भारतात प्रत्येक क्षेत्रात बहुराष्ट्रीय कंपन्या उद्योग करत आहेत तुम्ही ऑटोमोबाईल घ्या इलेक्ट्रॉनिक घ्या कंझ्युमर ड्युरेबल्स घ्या किंवा कंज्यूमर क्षेत्र घ्या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला बहुराष्ट्रीय कंपन्यांची उत्पादने दिसतील आणि भारतीय कंपन्या स्पर्धेतून बाहेर पडत आहेत कारण ग्राहकांच्या गरजा पूर्ण करू शकल्या नाहीत त्या ज्या दर्जाची उत्पादने ज्या किंमतीत ग्राहकांना पुरवत होत्या त्यात त्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करू शकल्या नाहीत आणि ज्यावेळी या बहुराष्ट्रीय कंपन्या बाजारात आल्या तेव्हा त्या कंपन्यांच्या उत्पादन कडे काही कारणाने ग्राहकांचा कल वाढला भारतामधील कॉस्टिंग सिस्टीम मध्ये काही दोष होते अशा प्रकारच्या सिस्टीम ला फक्त एका अर्थव्यवस्थेने सामोरे गेले नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेवर पण याचा परिणाम होता तुम्ही 1930च्या जागतिक मंदिबाबत ऐकला असेल 1930 ची जागतिक मंदी काय होती जागतिक मंदीचा काय परिणाम झाला आणि यामुळे नवीन अकाउंटिंग सिस्टीम विकसित करण्याची गरज कशी भासू लागली याचे परत नामांतर कॉस्ट अकाउंटिंग असे झाले हे मी आपल्याशी चर्च करणार आहे म्हणजे सुरुवातीला उद्योगांमध्ये जास्त स्पर्धा नसल्या कारणाने व जगातील सर्व उद्योग एकाच बाजारात कार्यरत असल्याने फक्त फायनान्शिअल अकाउंटिंग वापरली जात म्हणून फायनान्शिअल अकाउंटिंग पर्याप्त होती पण जेव्हा उद्योग स्पर्धात्मक झाले आणि त्यानंतर जागतिक मंदीमुळे लोकांची खरेदी क्षमता कमी झाली तेव्हा जगातील उद्योग एका नव्या पद्धतीची जी आपल्याला खर्चाचे हिशोब करण्यात व खर्च कमी करण्यास मदत करणे करेल याबाबत विचार करू लागले त्यातून अकाउंटिंग च्या दुसऱ्या शाखेची म्हणजेच कॉस्ट अकाउंटिंग ची सुरुवात झाली कॉस्ट अकाऊंटिंग आणि तिचा विकास तसेच फायनान्शिअल अकाउंटिंग पासून कॉस्ट अकाउंटिंग ते मॅनेजमेंट अकाऊंट पर्यंतच्या वाटचालीची मी वर्गात तुमच्याशी चर्चा करेन खूप खूप धन्यवाद